सेल कल्चर तंत्रज्ञानाच्या व्याख्यानमाले मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आपण आपल्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आठवड्यात आहोत तुम्हाला आठवत असेल की आपण दुसऱ्या आठवड्यात सेल कल्चर प्रयोगशाळेच्या आराखड्या बद्दल चर्चेला सुरुवात केलेली आहे समजा तुम्ही एखाद्या संशोधन प्रकल्पाचे मुख्य वैज्ञानिक आहात किंवा एखाद्या कंपनीत नोकरीला लागला आहात आणि तुम्हाला सेल कल्चर प्रयोगशाळेची पायाभूत रचना करायची आहे तर तुम्ही त्यासाठी कशी योजना आखाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या सापडणार नाहीत परंतु योजना आखताना या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते आता मागील चर्चा आठवण्याचा प्रयत्न करा तर जी महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे प्रयोगशाळेची दोन भागात दालनांत विभागणी करणे त्यापैकी एका विभागात डिसेक्शन ची सुविधा असते ज्यामध्ये संसर्ग होण्याची किंवा सूक्ष्मजंतूंचा प्रसार होण्याची शक्यता असते आणि दुसऱ्या विभागात खऱ्या अर्थाने सेल कल्चर चे काम केले जाते तर अशाप्रकारे आपण प्रयोग शाळेचे दोन भागात विभाजन केले होते तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आधुनिक प्रयोगशाळांमध्ये राबविली जाते किंवा अगदी काळजीपूर्वक राबवली गेली पाहिजे ती म्हणजे स्वतंत्र पादत्राणांची व्यवस्था तुम्हाला आठवत असेल की मागील व्याख्यानामध्ये मी तुम्हाला पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे असण्याच्या व्यवस्थेबाबत बोललो होतो यामुळे तुम्ही फक्त सेल कल्चर प्रयोगशाळेमध्ये वापरण्यासाठी स्वतंत्र पादत्राणांची व्यवस्था करू शकाल आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आठवत असेल तर आपण प्रयोगशाळेत प्रवेश करतानाच्या नियमांबद्दल सुद्धा बोललो होतो तर आता तुम्ही प्रवेश करतानाच्या या जागेबद्दल विचार करा तिथे स्टिकी मॅटस असायला हव्यात स्टिकी मेट्स वर जेव्हा आपण पाय ठेवतो तेव्हा त्या पायावरच्या धुळीला आकर्षित करतात जेणेकरून प्रयोगशाळेमध्ये जाताना पाय स्वच्छ होतात आतील दालनाची व्यवस्था अशा प्रकारे केलेली असते की जेणेकरून आतील हवा बाहेरच्या दिशेने प्रवाहित होते अशाप्रकारे दोन्ही दालना मधील हवा सातत्याने बाहेर टाकली जाते आणि पुन्हा प्रवाहित केली जाते अशा व्यवस्थेसाठी दालनाच्या छताखाली अजून एक बनावटी छत उभारले जाते आणि या छतावर दालनातील हवा फिरवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जाते तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे प्रयोगशाळेची संरचना करताना तुम्ही विचारात घेतले पाहिजेत आणि ज्याबद्दल तुम्ही आपल्या अभियांत्रिकी किंवा तत्सम काम करणाऱ्या सहकार्यांसोबत चर्चा करून आवश्यक ती व्यवस्था करून घेतली पाहिजे जसे की तुम्हाला हवे असणारे बनावटी छत आता मी ह्या दालनांमध्ये उभा आहे आणि मला माहित आहे की इथे बनावटी छताची संरचना करण्यात आलेली आहे तुम्ही बनावटीच्या छताबद्दल ऐकले असेल ते काहीसे अशा प्रकारचे असते समजा ही इतकी या दालनाची उंची आहे आणि या छताखाली एका प्रकारच्या पोलिमर च्या साह्याने एक बनावटीचं छत उभारले जाते आणि या दोन छतांच्या आत मध्ये ही विशिष्ट पोकळी निर्माण होते या पोकळीमध्ये दालनातील हवेच्या अभिसरणासाठी आवश्यक असलेली सामग्री जसे की पाईप इत्यादी ठेवली जातात जेणे करून दालनात हवा एका विशिष्ठ दिशेने प्रवाहित करता येईल तर असे काही महत्त्वाचे तपशील तुम्ही नेहमी विचारात घेतले पाहिजेत या चित्रात दाखवल्याप्रमाणे ही प्रवेशाची जागा आहे यानंतर आपण सिंक आणि आणि शॉवर याबद्दल बोललो होतो आणि त्यानंतर आपण छोट्या ऑटोक्लेव बद्दल चर्चा केली होती इथे तुम्ही ऑटोक्लेव ठेवू शकता हा आहे सॅक्रिफिसिअल झोन जिथे तुम्ही प्रयोगासाठी आणलेल्या प्राण्यांना योग्य त्या पद्धतीने भूल देऊन प्रयोग करू शकता यानंतर डिसेक्शन साठी आवश्यक असणारे साहित्य ज्याच्या सहाय्याने तुम्ही सर्व प्रकारचे डिसेक्शन करू शकता यानंतर यापुढची जागा आपण सोडून देऊ आणि दुसऱ्या दालनाकडे प्रवेश करू जिथे सेल कल्चर शी संबंधित उर्वरित सर्व काम केले जाईल आणि यामध्ये नायट्रोजन साठवणुकीची जागा असेल जिथे आवश्यकतेनुसार वेळोवेळी नायट्रोजन भरले जाईल आणि या व्यतिरिक्त तुम्ही इथे एक काम करू शकता इथे मी हिरव्या रंगाचा वापर करत आहे हा आत मधल्या दालनात प्रवेश करणारा भाग आहे आपण दोन दालनांमध्ये विभागणी केलेली असल्यामुळे इथे तुम्ही स्टिकी मॅटस ठेवू शकता यामुळे आतील दालनात प्रवेश करताना पादत्राणे अजून स्वच्छ होतील किंवा या ठिकाणी एक सरकता दरवाजा ठेवता येऊ शकेल ज्यामुळे या जागेतून आत आणि बाहेर जाणे मर्यादित ठेवता येईल आणि या ठिकाणी या कोपऱ्यात एक रेफ्रिजरेटर ठेवण्यात आले तर ते अजून जास्त फायद्याचे होईल तुम्हाला सेल कल्चर प्रयोगशाळेत पोषक द्रव्यांच्या साठवणुकीसाठी अनेक रेफ्रिजरेटर्सची गरज पडेल तर तुम्ही एखाद्या कोपऱ्यात रेफ्रिजरेटर ठेवण्याचा विचार करू शकता आणि शक्यतो यासाठी कोपऱ्यातील जागेचा विचार करण्यात यावा कारण यामुळे तुमची पुष्कळ जागा वाचवली जाईल आणि जेव्हा कधी तुम्हाला नवीन रेफ्रिजरेटर ठेवण्याची गरज भासेल तेव्हा या कोपऱ्यातला हा काउंटर टॉप तोडून तुम्ही तिथे रेफ्रिजरेटर इतर जागा खर्ची न घालता ठेवू शकता तर अशाप्रकारे आपण आपल्या प्रयोगशाळेच्या आवश्यकतेप्रमाणे एक रेफ्रिजरेटर इथे ठेवू शकतो आता इथून आपण या मुख्य भागाकडे वळू या जर आपण सरकता दरवाजा ठेऊ शकत नसाल तर या ठिकाणी एक विंड कर्टन प्रवेशाच्या ठिकाणी ठेवता येऊ शकेल आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे काम होणार असल्यामुळे सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल तर या आधी मी सांगितल्याप्रमाणे या कोपऱ्यामध्ये इन्क्युबेटर ठेवण्यात येतील यामुळे मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याचप्रमाणे लमिनार फ्लो हूड ची आवश्यकता असेल गरजेप्रमाणे एक किंवा दोन लमिनार फ्लो हूड ठेवता येतील तर हे आहे तुमचं काऊंटर टॉप आणि या काऊंटरच्या बाजूने या प्रमाणे लमिनार फ्लो हूड ठेवण्यात यावेत पण याच वेळी तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल की इनक्यूबेटर चे दार कोणत्या बाजूने उघडणार आहे जेणेकरून त्यात अडचण येणार नाही अशाप्रकारे लमिनार फ्लो हूड या ठिकाणी ठेवण्यात येईल या ठिकाणी मी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो जर का मी प्रवेश मार्गापासून एक सरळ रेषा काढली आणि तिथे भिंत किंवा काच आहे असे गृहीत धरून थेट दुसऱ्या टोकापर्यंत नेली तर आपल्या लक्षात येईल की या मार्गात कुठलेही महत्त्वाचे उपकरण ज्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो अशी कुठलीही वस्तू या सरळ रेषेत मी ठेवलेली नाही आणि यामुळे हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही आपणास शक्य तितका अडथळा टाळण्याचा प्रयत्न करावा कुठलीही वस्तू या मार्गात ठेवण्याचे टाळावे या मार्गातील अडथळे कमीत कमी करण्या बद्दल आपणास सर्वच तज्ञ सल्ला देतील तर इथे आहेत लमिनार फ्लो हूड आणि इथे अर्थातच काऊंटर टॉप आहे ज्याला मी काळा रंग देत आहे या काउंटर टॉप चा वापर आपल्याला इतर कामासाठी करता येईल यानंतर तुम्हाला आवश्यकता भासेल ती म्हणजे तुमच्या प्रयोगशाळेतील संशोधनाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या कंपाउंड मायक्रोस्कोप ची आता याबद्दल आपण थोडी विस्तृत चर्चा करूया तर आधी आपण आपल्या उद्देशाबद्दल बोलूया समजा तुम्हाला एखाद्या सेल लाईन वरती काम करायचे आहे तरी यासाठी आपल्याला एक नायट्रोजन साठवणुकीची जागा असणे अत्यंत आवश्यक आहे तर उदाहरणादाखल तुम्हाला सेल लाईनच्या वर्गीकरणासाठी साठवणुकीची जागा असणे अत्यंत आवश्यक आहे जसे की मी इथे पिवळ्या रंगाने दर्शवित आहे अशाप्रकारे तुमच्याकडे सेल लाईन साठवणुकीसाठी जागा असेल आणि ह्या ठिकाणच्या या साठवणुकीच्या टाकीला जितक्या वेळेस उघडण्यात येईल तितक्या वेळेस वारंवार नायट्रोजन भरले गेले पाहिजे आता जर तुम्ही सेल लाईन कल्चर करत असाल किंवा प्रायमरी कल्चर करत असाल तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला संबंधित पेशींचे निरीक्षण करावे लागेल तसेच पेशींचे विभाजन करत असताना किंवा प्लेटिंग करत असताना प्रत्येक वेळी पेशींचे निरीक्षण करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच मायक्रोस्कोप असणे अत्यंत आवश्यक आहे आणि हा मायक्रोस्कोप ठेवण्याच्या जागेसाठी मी आपणास पुन्हा सल्ला देईल की तो अशा ठिकाणी ठेवावा जिथे अडथळा निर्माण होणार नाही कारण तुम्ही पेशींचे निरीक्षण करणार आहात त्यामुळे या मार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यायला हवी आता आपल्याकडे उपलब्ध असलेले पर्याय सांगतो पहिला म्हणजे हा काऊंटर टॉप कुठेतरी याठिकाणी या बाजूला किंवा या ठिकाणी या भिंतीजवळ किंवा त्या भिंतीजवळ हे सर्व तुमच्या गरजेनुसार बदलू शकते मी फक्त तुम्हाला पर्याय सुचवू शकतो तुम्हाला मायक्रोस्कोप येथे ठेवावे लागेल आणि हा एक कंपाउंड मायक्रोस्कोप असेल आता तुम्ही आपल्या गरजेनुसार यामध्ये फ्लोरोसेंट अटॅचमेंट घेऊ शकता एक मायक्रोस्कोप पदार्थावर काम करत असाल त्यावेळी हे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ माझ्याजवळ हा असा अपारदर्शक पदार्थ आहे आणि मला यावर सेल प्लेटिंग करायची आहे तर हे टिशू इंजीनियरिंग असेल एका प्रकारचे हायड्रोजेल असेल किंवा क्रायो जेल असेल किंवा विशिष्ट प्रकारचा धातू असेल किंवा जैविक पदार्थ ज्यावर पेशी असतील आणि ज्याचे मी जैविक अनुरूपता परीक्षण करत असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एका अपराईट मायक्रोस्कोप ची गरज पडेल जेव्हा आपण अपराईट मायक्रोस्कोप बद्दल बोलतो तुम्ही मायक्रोस्कोप वापरला असेल किंवा नसेल तरी शालेय शिक्षणात शिकला असाल की मायक्रोस्कोप मध्ये एक ऑब्जेक्टिव असतो एक आयपीस असते याला आपण अशाप्रकारे लिहूया तर हे आयपीस असेल आणि हे एक ऑब्जेक्टिव असेल यानंतर सोर्स ऑफ लाईट म्हणजेच दिवा असेल या वस्तूंच्या सोबत लेंसेस ची जोडी असेल याबद्दल काळजी करू नका तर आयपीस च्या माध्यमातून आपण आपल्या ऑब्जेक्ट कडे बघत असतो याठिकाणी दोन पर्याय असतात उदाहरणार्थ एका पर्यायामध्ये लाईट सोर्स वरच्या बाजूने येतो आणि दुसऱ्या मध्ये खालील बाजूने येतो आता समजा हा एक पदार्थ आहे ज्यावर आपल्या पेशी आहेत आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी एक छोटीशी आकृती इथे काढतो आता याप्रमाणे समजा हा तुमचा पदार्थ आहे याला मी जाणीवपूर्वक थोडं जाडसर दाखवतो जेणेकरून यातून लाईट प्रकाश आरपार जाऊ शकणार नाही अपारदर्शी असल्यामुळे याला आपण फक्त वरच्या दिशेने बघू शकतो आणि तुम्हाला दिवा वरच्या दिशेने प्रकाशित करावा लागेल तर अशाप्रकारे दिवा प्रकाशित होईल आणि पेशी वरच्या भागावर असतील आणि तुम्ही पेशींचे निरीक्षण करणार या पेशी अशाप्रकारे इथे असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अपराइट मायक्रोस्कोप ची गरज असेल म्हणजेच त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह वरच्या बाजूला असेल पण अशा प्रकारच्या मायक्रोस्कोप मध्ये एक समस्या असते ती म्हणजे वर्किंग डिस्टन्स म्हणजेच ज्याला आपण मायक्रोस्कोप मधून बघणार आहोत त्या नमुन्या पासूनचे अंतर आता ऑब्जेक्टिव्हचे टोक आणि नमुना यामधील अंतर बघा ही ऑब्जेक्टिव लेंस आहे आणि या ठिकाणी तुमचा नमुना असेल आणि हे आहे यांच्या मधले अंतर याला मी एल ने दर्शवतो हे वर्किंग डिस्टन्स खूप महत्त्वाचे असते कारण पुष्कळशा मायक्रोस्कोप मध्ये जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की हे वर्किंग डिस्टन्स खूप कमी असते आता याचा अर्थ काय याचा अर्थ असा की हा एल जो मी इथे लिहिला आहे या भोवती मी वर्तुळ काढतो जसे की तुम्ही बघत आहात की हे अंतर जे आपण एल ने दर्शवितो तर ह्या एल चे मूल्य जर मायक्रोस्कोप मध्ये कमी असेल तर मायक्रोस्कोप च्या ऑब्जेक्टिव्ह चे टोक नमुन्याच्या अगदी जवळ येते आता समजा विचार करा की तुमच्याजवळ एक टी ट्वेंटी चंबु आहे ज्यामध्ये पेशींचे कल्चर आहे आणि जी स्वतः एक त्रिकोणमितीय वस्तू आहे आता तुमच्या पेशी या ठिकाणी आहेत आता जर तुमच्याकडे अप राइट मायक्रोस्कोप असेल तर वर्किंग डिस्टेंस म्हणजेच एल इतकं जास्त असेल तर निश्चितच तुम्ही पेशींचे निरीक्षण योग्यप्रकारे करू शकणार नाही कारण की त्या पेशी एका टी ट्वेंटी चंबु मध्ये असतील यासाठी मला खालच्या बाजूने जावं लागेल कारण अशा परिस्थितीमध्ये अप राइट मायक्रोस्कोप उपयोगी पडणार नाही पण जर तुमचा पदार्थ अपारदर्शी असेल ज्यामधून खालच्या बाजूने प्रकाश जाऊ शकत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे फक्त अप राईट ऑब्जेक्टिव्ह चा पर्याय उरतो आणि अशा अप राईट ऑब्जेक्टिव्ह ची निवड करताना वर्किंग डिस्टन्स जास्त असण्याची खात्री करून घ्यावी लागेल याचाच अर्थ हे अंतर जास्त असले पाहिजे जर हा तुमचा नमुना असेल तर असा ऑब्जेक्टिव्ह असायला हवा ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रकारे निरीक्षण करता येईल आणि हि गोष्ट तुम्हाला कुठलाही मायक्रोस्कोपचा विक्रेता सांगणार नाही ते येतील आणि त्यांच्या मायक्रोस्कोप ची विक्री करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगतील परंतु तुम्हाला काम करताना येणाऱ्या अडचणींचा ते विचार करणार नाहीत तुम्हाला अगदी स्पष्टपणे माहीत असले पाहिजे कि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नमुन्याचे निरीक्षण करायचे आहे आणि तुम्हाला स्वतः याबद्दलची माहिती काढावी लागेल कारण ही माझ्या वर्षानुवर्षाच्या अनुभवानुसार प्रयोगशाळेची उभारणी करताना येणारी एक नेहमीची अडचण आहे या छोट्याशा गोष्टीकडे जर दुर्लक्ष झाले तर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते जर तुम्हाला खात्रीपूर्वक माहिती असेल की तुमचे नमुने अशा प्रकारचे नसतील तर तुमचे काम थोडे सोपे होऊन जाईल जर तुम्हाला माहिती असेल की ज्या पदार्थावर तुम्ही पेशींचे प्लेटिंग करत असाल तो पदार्थ पारदर्शक आहे म्हणजेच ज्यातून प्रकाश आरपार जाऊ शकतो तर अशा परिस्थितीत तुम्ही खालच्या बाजूने ऑब्जेक्टिव असलेला मायक्रोस्कोप वापरू शकता अशा मायक्रोस्कोप मध्ये ऑब्जेक्टिव्ह तळ भागाकडे असते जेणेकरून ऑब्जेक्टिव्हचा स्पर्श तुमच्या नमुन्याच्या तळाला झाला तरी फरक पडत नाही कारण जरी स्पर्श झाला तरी प्रत्यक्ष नमुना ऑब्जेक्टिव्ह च्या संपर्कात येत नाही समजा ही तुमची डिश आहे आणि यामध्ये तुमच्या पेशींची वाढ होत आहे ज्या भोवती तुमचा मीडिया असेल अशा परिस्थितीमध्ये अगदी खात्रीशीरपणे मायक्रोस्कोपचा ऑब्जेक्टिव्ह या तळभागाला स्पर्श करेल आणि हे प्लास्टिक असल्यामुळे पारदर्शक असेल ज्यामुळे त्यातून प्रकाश जाण्यास अडचण येणार नाही आणि तुम्हाला योग्य पद्धतीने पेशींचे निरीक्षण करता येईल तर अशा परिस्थितीमध्ये खालच्या दिशेने ऑब्जेक्टिव्ह असलेली इन्वर्तेड मायक्रोस्कोप ची मांडणी उपयोगी पडेल ऑब्जेक्टिव खालच्या बाजूने असल्यामुळे आपल्याला वर्किंग डिस्टन्स ची काळजी करण्याची गरज नाही कारण अशा रचनेमध्ये ट्रान्सपरंट पारदर्शी पदार्थ असल्यामुळे आपण ऑब्जेक्टिव्ह नमुन्याच्या जास्तीत जास्त जवळ देऊ शकतो याठिकाणी हे ऑपेक किंवा ट्रान्सन्यूसेंट अपारदर्शी होते तर तुमचे पर्याय अगदी स्पष्ट आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अपराईट मायक्रोस्कोप चे रूपांतर इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप मध्ये करू शकत नाही जर तुम्हाला माहिती असेल की तुमच्याकडे दोन प्रकारचे नमुने आहेत म्हणजेच जर प्रयोगशाळेमध्ये काहीजण ऑपेक म्हणजेच अपारदर्शी पदार्थावर काम करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त वर्किंग डिस्टेंस असलेल्या अपराईट मायक्रोस्कोप ची गरज असेल आणि काहीजण जे ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शी पदार्थावर काम करत असतील आणि ज्यांना अपराईट मायक्रोस्कोप मध्ये काम करण्यास अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत तुम्हाला दुसऱ्या इन्वर्तेड मायक्रोस्कोप ची गरज पडेल आणि इन्वर्तेड मायक्रोस्कॉपे ची खरेदी करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मोठे निर्माते उघडपणे सांगणार नाहीत तुम्हाला स्वतः त्यांच्याकडून माहिती काढून घ्यावी लागेल आणि माझ्या सोबत सुद्धा हे झालेले आहे ते खात्रीशीर रित्या आपल्याला आवश्यक असलेली माहिती देणार नाहीत तर ती विचारून घ्यावी लागेल ही ऑब्जेक्टिव्ह काचेसाठी किंवा प्लास्टिक साठी आहे का जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स काढून पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल येईल की त्यावर एक नंबर लिहिलेला असेल तो नंबर एन n बरोबर काहीतरी आकड्याच्या स्वरूपात असेल आता मी मायक्रोस्कोप च्या एका तपशिला बद्दल बोलतोय ज्याचा संबंध तुमचा नमुना कशा प्रकारच्या मटेरियल मध्ये आहे याच्याशी आहे समजा तुमचा नमुना काचेच्या डिशमध्ये आहे काचेला एक वेगळ्या प्रकारची ची घनता असते त्याचे ऑप्टिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात तसेच जर का तुमचे नमुने एका प्लास्टिक मध्ये असतील जे की तुम्हाला माहिती असेल की एका प्रकारचे पॉलीकार्बोनेट असते त्याचे गुणधर्म काचे पेक्षा वेगळे असतात याप्रकारे वेगवेगळ्या या मटेरियल पासून बनलेल्या वस्तूंच्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात त्यांची घनता वेगवेगळी असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह असतात बऱ्याच वेळेस असे होते की तुमच्या लक्षात येते की तुमचा मायक्रोस्कोप अतिशय उत्कृष्ट असूनही तुम्हाला नमुन्यांचे निरीक्षण करता येत नाही कारण जे ऑब्जेक्टिव तुम्ही घेतले आहेत ते तुमच्या गरजेनुसार नाहीत तर या अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाहीत तर हे केवळ तुम्ही अनुभवातूनच शिकाल यामुळे मी आपल्याला सल्ला देऊ इच्छितो की मायक्रोस्कोप घेताना अतिशय काळजी घ्या या कारण ही एक मोठी गुंतवणूक असते ही केवळ एक गुंतवणूक नसून एक चांगला मायक्रोस्कोप चांगल्या कामासाठी खूप आवश्यक असतो तर आता आपण येथे थांबूया आणि यानंतरच्या व्याख्यानांमध्ये मी आपल्याला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेल ज्यांच्याबद्दल शिकणे आपल्याला सेल कल्चर ची अद्ययावत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक ठरेल